विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या वर्गांमध्ये आपण मार्जिनल कॉस्टिंगचे विविध वापर शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत जेथे मार्जिनल कॉस्टिंग हे व्यवस्थापन निर्णय घेण्याचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते मागील वर्गात आपण दोन तीन प्रश्न बघितले आणि पुढेही मी आणखी काही प्रश्न सोडवेन तुमच्या सोबत ते प्रश्न सामायिक करेन व आपण कॉस्टिंग संदर्भातील या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया काही इतर क्षेत्रात देखील एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे साधन म्हणून मार्जिनल कॉस्टिंगच्या या संकल्पनेचे अन्य उपयोग काय आहेत तर या प्रकरणात आपण जे प्रश्न सोडवणार आहोत किंवा आपण ज्या समस्यांवर चर्चा करणार आहोत ते प्रश्न कामगिरीच्या मूल्यांकन संधर्भात आहे आता कामगिरीचे मूल्यांकन करणे कोणत्याही अर्थाने असू शकते उदाहरणार्थ एखाद्या उत्पादनाच्या किंवा एखादा विभाग कंपनीचा उपविभाग किंवा कदाचित वेगवेगळी बाजारपेठ बाजाराचा विभाग यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे बरोबर म्हणून जर कंपनी वेगवेगळी उत्पादने तयार करीत असेल तर ती सर्व उत्पादने नफा मिळवून देणारी असू शकत नाही किंवा ते फर्मच्या नफ्यामध्ये हातभार लावत आहेत हे देखील निश्चित नाही असेही गरजेचे नाही की सर्व उत्पादने आपल्याला समान प्रमाणात नफा मिळवून देतील येथे अशी काही उत्पादने असू शकतात जी नफा कमवून देऊ शकतात अशी काही उत्पादने असू शकतात ज्यांच्यात खूप कमी नफा मिळतो अशी काही उत्पादने असू शकतात ज्यांच्यात तोटा होऊ शकतो परंतु काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आपण त्यास नफा मिळविणार्या उत्पादनांमध्ये रूपांतरित करू शकतो म्हणून आपण तयार करीत असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या कामगिरीचे मूल्यांकन करायचे असल्यास जेणेकरुन अशी उत्पादने जी मोठ्या प्रमाणात नफा देतात किंवा मोठ्या प्रमाणात निश्चित खर्च आणि नफा देण्यासाठी योगदान देतात अशा उत्पादनांना बळकट केले जाऊ शकते त्याच्यात पुढे सुधारणा केली जाऊ शकते आणि जे उत्पादने थोडी कमकुवत आहेत त्यांचे मूल्यांकन केले पाहिजे की ते मजबूत केले जावे की त्यांचे उत्पादन बंद केले बरोबर तर या प्रकरणात मी तुमच्याशी वेगवेगळ्या उत्पादनांच्या कामगिरीच्या मूल्यांकना संधर्भात चर्चा करणार आहे आपल्याला समजून घ्यायचे आहे की जर कंपनी वेगवेगळी उत्पादने तयार करीत असेल व त्यांच्या मनात वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा मनात कल्पना असतील जर आपण या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीस लक्षपूर्वक पाहील तर तुम्ही कोणतेही विश्लेषण न करता तुम्हाला आढळून येईल की या तिन्ही पैकी कोणतेही उत्पादन फायदेशीर ठरणार नाही किंवा एखादेच फायदेशीर असू शकेल परंतु जर तुम्ही मार्जिनल कॉस्टिंग या संकल्पनेच्या मदतीने विश्लेषण केले तर तुम्हाला खरे चित्र कळेल तर येथे प्रश्न काय दिला आहे तर कंपनीचे व्यवस्थापन असे विचार करतात की त्यांच्या तीन मुख्य उत्पादनांपैकी Y हे उत्पादन दुसऱ्या दोन उत्पदनांच्या तुलनेत जास्त फायदेशीर नाही व त्याची विक्री वाढविण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले गेले नाहीत या तिन्ही उत्पादनांची विक्री किंमत व खर्च आपणास दिलेला आहे तर हे तीन उत्पादन म्हणजे X Y आणि Z आहेत विक्री किंमती देखील आपल्याला दिली आहे कच्या मालाची किंमत देखील आपल्याला दिली आहे श्रम खर्च देखील आपल्याला दिले आहे आणि इतर प्रात्यक्षिक ओव्हरहेड खर्च देखील आपल्याला दिले आहे याच्या आधारावर X Y आणि Z या तीन उत्पादनांच्या कामगिरीचे मूल्यांकन करावे लागेल आणि मग व्यवस्थापनचे जे विचार आहेत की उत्पादन X आणि Z च्या तुलनेत उत्पादन Y कमी फायदेशीर आहे हे विचार योग्य आहे की नाही याचे निष्कर्ष काढावे लागेल तर मग या प्रश्नाला समजू घेऊया आणि आपण काही विश्लेषण करुया आणि जर आपण विश्लेषण केले तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला या तीन उत्पादनांचे तुलनात्मक नफ्याचे विवरणपत्र तयार करावे लागेल तर हे उत्पादनांच्या नफ्याचे तुलनात्मक विवरणपत्र आहे जर आपण हे स्टेटमेंट तयार केले तर आपल्याला कळेल की या उत्पादनाची कामगिरी कशी आहे वास्तविक परिस्थितीमध्ये याचे वास्तविक चित्र काय आहे आणि येथे आपल्याकडे वेगवेगळे कॉलम आहेत आपल्याला तीन उत्पादनांचा नफा मिळवण्यासाठी स्टेटमेंट तयार करावे लागेल आणि इथे उत्पादने ठेवावी लागतील बरोबर तर तुम्ही येथे याला कॉलम म्हणू शकता जिथे आपण हे तपशील ठेवू शकतो बरोबर तर आपण येथे उत्पादने तपशील आणि उत्पादने ठेवू शकतो आणि नंतर आपण येथे उत्पादन X Y आणि Z ठेवू शकतो बरोबर आता आपल्याला स्टेटमेंट तयार करावा लागेल आणि जेव्हा आपण एखाद्या उत्पादनाच्या फायद्याबद्दल बोलता तेंव्हा आपण काहीतरी गणना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे उत्पादनाच्या किंवा कोणत्याही उत्पादनांच्या नफ्याच्या संभाव्यतेचे स्पष्टीकरण देऊ शकेल तर पी व्ही रेशो प्रॉफिट टु व्हॉल्यूम रेशो हे मार्जिनल कॉस्टिंगचे एक तंत्र आहे किंवा एक उप तंत्र जे येथे वापरले जाऊ शकते आणि मग या उत्पादनाच्या पी व्ही रेशोच्या साह्याने आपण ठरवू शकतो की या संस्थेतील वास्तविक परिस्थिती काय व त्याचा निष्कर्ष काढू शकतो आणि या कंपनीची किंवा व्यवस्थापनाची Y उत्पादनाच्या संदर्भातील भीती योग्य आहे की नाही हे आपण प्रॉफिट टु व्हॉल्यूम रेशोच्या मदतीने ठरवू शकतो बरोबर तर सध्या ते असा विचार करत आहेत की Y हे उत्पादन फायदेशीर नाही मग त्याची विक्री कशाला वाढवायची परंतु जर ते शक्य असेल व जर असे आढळून आले की उत्पादन X आणि Z च्या तुलनेत उत्पादन Y चे प्रॉफिट टु व्हॉल्युम रेशो सकारात्मक आहे तर आपण व्यवस्थापनास असा सल्ला देऊ शकतो की Y हे उत्पादन फायदेशीर नाही असे नाही परंतु सध्याच्या उत्पादन स्तरावर किंवा कदाचित कामगिरीच्या पातळीवर ते फायदेशीर नाही परंतु जर तुम्ही प्रॉफिट टु व्हॉल्युम रेशोकडे पाहील व ते तुम्हाला इतर उत्पादनापेक्षा चांगले दिसत असेल तर आपण म्हणू शकतो की ज्या क्षणी उत्पादनाचे प्रमाण वाढते त्या क्षणी नफा देखील वाढण्याची अपेक्षा आहे तर उत्पादन सोडण्याची कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्याची किंवा अशी कोणतीही गोष्ट जी आपली करण्याची इच्छा नाही ती गोष्ट करण्याची गरज नाही तर आपण Y हे उत्पादन देखील बळकट केले पाहिजे आणि जर आपण या उत्पादनाची बाजारात विक्री वाढविली तर निश्चितपणे आपल्या कंपनीचा चांगला नफा होईल कारण X आणि Z आधीच फायदेशीर आहेत Y कडे जर संभाव्यता असेल तर ती मजबूत देखील होऊ शकते व कंपनीचा एकूण नफा सुधारता येतो तर आपण येथे कशाची गणना करायची आहे आपल्याला जर प्रॉफिट टू व्हॉल्यूम रेशोची गणना करायची असेल तर आपणास प्रथम योगदानाची गणना करावी लागेल कारण प्रॉफिट टू व्हॉल्यूम रेशोसाठी योगदान आणि विक्रीच्या माहितीची आवश्यक असते तर प्रथमतः योगदानाची गणना करूया आणि या बाबतीत आपण प्रथम प्रत्यक्ष कच्चा माल लिहूया प्रत्यक्ष कच्चा माल किती आहे जर आपण मागे पहिले तर आपणास हे आधीच दिले आहे सर्व उत्पादनाच्या बाबतीत प्रत्यक्ष कच्या मालाची किंमत दिलेली आहे व ती 10 6 आणि 8 रुपये आहे या किंमती रुपयांमध्ये आहेत म्हणून या किंमती 10 6 आणि 8 रुपये होतात व या प्रत्यक्ष कच्या मालाच्या किंमती आहेत बरोबर मग आपण दुसऱ्या घटकाकडे जाऊ म्हणजेच प्रत्यक्ष श्रम खर्च आणि येथे प्रत्यक्ष श्रम खर्च किती आहे आपणास येथे हे खर्च दिले आहे व प्रत्यक्ष कामगार खर्च विभागानुसार दिले जाते तेथे कदाचित A B आणि C असे वेगवेगळे विभाग असू शकतात तर जर आपण यांची बेरीज केली तर कारण उत्पादनाची प्रक्रिया तिन्ही विभागात होत असते म्हणजेच विभाग A विभाग B विभाग C या तिन्ही विभागांमध्ये उत्पादनांना आकार दिला जातो म्हणून एकूण श्रम खर्च 8 अधिक 2 व अधिक 2 म्हणजे 12 रुपये होतात बरोबर तर तिन्ही उत्पादनांच श्रम खर्च 12 आहे आपण येथे श्रम खर्च 12 रुपये घेतले आहेत म्हणून येथे श्रम खर्च 12 रुपये आहे बरोबर आता आपण तिसरा घटक म्हणजे व्हेरिएबल ओव्हरहेड्स घेऊया व्हेरिएबल ओव्हरहेड्स संबंधी आपणास काही वेगळी माहिती दिली आहे प्रत्यक्ष कामगारांसाठी प्रत्येक विभागाचे प्रती रुपये ओव्हरहेड्स दर खालील प्रमाणे आहेत आपल्याला याची गणना करावी लागेल कारण मी तुम्हाला बर्याच वेळा सांगितले आहे की ओव्हरहेड नेहमीच एकतर कच्चा माल किंवा श्रमांच्या संबंधात अभ्यासले जाते या प्रकरणात हे कामगारांच्या संदर्भात सांगितले गेले आहे आणि आपल्याला पुन्हा A B आणि C असे तीन विभाग देण्यात आले आहेत आणि व्हेरिएबल ओव्हरहेड म्हणजेच आपल्याकडे फिक्स्ड ओव्हरहेडची माहिती उपलब्ध आहे परंतु जसे की आपण मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना वापरत असल्यामुळे आपण केवळ व्हेरिएबलच्या ओव्हरहेडला विचारात घेऊ तर याचा अर्थ असा आहे की आपण हे श्रमाच्या बाबतीत घेतले पाहिजे तर विभाग A मध्ये कामगार 8 रुपये आणि विभाग A मध्ये ओव्हरहेड 1 20 आहेत तर आपण काय करावे लागेल आपल्याला 8 ने 1 20 ला गुणाकार करावा लागेल आणि ते किती येईल तर ती एकूण रक्कम येईल या बाबतीत ओव्हरहेड्स किती येणार आहे जर तुम्ही या भागाकडे पाहिले तर ते 8 गुणिले 1 20 रुपये आहे कारण ते 1 20 रुपये आहे श्रम खर्चाचा 1 रुपया A विभागातील 1 2 रुपयाच्या ओव्हरहेडच्या बरोबरीचा आहे तर हे 8 गुणिले 1 2 म्हणजे 9 6 रुपये होते नंतर दुसरे आहे 0 40 आणि याला श्रमाच्या 2 रुपयांनी गुणाकार केला तर ते 0 80 होते आणि तिसर्या प्रकरणात 2 रुपये गुणिले 1 केले तर ते 2 रुपये येते म्हणून तिसर्या प्रकरणात ते 2 रुपये आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे आलेली एकूण रक्कम 9 6 अधिक 0 80 व 1 तर एकूण ओव्हरहेडची रक्कम किती आहे तर ती 12 तर दुसर्या बाबतीत त्याच प्रकारे आपल्याला ते करावे लागेल आणि जर आपण त्याची गणना केली तर ही रक्कम 7 6 एवढी किंवा 7 60 येईल आणि नंतर तिसर्या बाबतीत ते 11 20 येईल तर मला वाटते की या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण विचारात घ्याव्या आणि आता मार्जिनल कॉस्टिंगची गणना करूया जर आपण मार्जिनल कॉस्टिंगची गणना केली तर ती रक्कम येईल 10 अधिक 12 म्हणजे 22 अधिक 24 केले तर 34 होते मग दुसर्या बाबतीत ही रक्कम 25 60 आहे आणि पुढच्या बाबतीत ही रक्कम 31 20 आहे बरोबर हे मार्जिनल कॉस्ट आहे आता आपल्याला योगदानाची गणना करावी लागेल म्हणून आपण येथे योगदान ठेवले आहे आपण येथे योगदान ठेवले आहे योगदानाची गणना करण्यासाठी आपल्याला विक्री किंमतीची माहिती असणे आवश्यक आहे तर येथे विक्री किंमत किती आहे आपल्याला येथे विक्री किंमत देण्यात आली आहे जर आपण आपल्याला दिलेली विक्री किंमत पाहिली तर X ची विक्री किंमत 68 आहे Y ची 58 आहे आणि Z ची 64 आहे तर आपण येथे एकूण विक्री किंमत 68 ठेवत आहोत तर दुसर्या बाबतीत आपण ते 58 ठेवत आहोत आणि तिसर्या बाबतीत आपण ते 64 ठेवत आहोत बरोबर तर आता आपण योगदान शोधू शकता तर येथे योगदान किती आहे विक्री किंमत वजा मार्जिनल कॉस्ट म्हणून 68 वजा 34 40 तर ही रक्कम 33 60 येते आता पुढील दुसरे प्रकरण 32 40 आहे तर विक्री किंमत विचारात घेऊन आपल्याला आढळलेले योगदान 33 60 32 40 आणि 32 80 आहे तर आपल्याला ही माहिती आवश्यक आहे आपल्याकडे आधीच विक्री आहे आणि पी व्ही गुणोत्तरचे सूत्र काय आहे पी व्ही गुणोत्तर योगदान भागिले विक्रीच्या बरोबरीचे आहे तर हे सूत्र वापरून आपण प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो शोधू शकता आपण तीन उत्पादनासाठी प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो शोधू शकता तर आपण प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशोची गणना कशी करू शकता आपल्याला जर त्याची टक्केवारीमध्ये गणना करायची असेल तर योगदान भागिले विक्री गुणिले 100 असे करू शकता तर जर आपण या प्रकरणात 33 60 ला 68 ने भागाकारून गणना केली तर पी व्हीचे प्रमाण किती असेल पी व्ही गुणोत्तर 49 4 टक्के येईल बरोबर दुसर्या बाबतीत हे 55 9 टक्के आणि तिसर्या बाबतीत हे 51 3 टक्के असेल बरोबर तर हे विश्लेषण करण्यासाठी हे पुरेसे आहे इतकी माहिती पुरेशी आहे का आणि आता आपल्याला हे पहावे लागेल की उत्पादन Y कमी फायदेशीर आहे की नाही आणि यावरून फर्मचे निष्कर्ष काढले जात आहे आणि जर तो कमी फायदेशीर असेल तर विक्री सुधारण्यासाठी प्रयत्न करु नका परंतु जर इतर दोन उत्पादनांच्या तुलनेत कमी फायदेशीर नसेल किंवा कदाचित इतर दोघांच्या तुलनेत ते फायदेशीर असेल तर फर्मचे एकूण पी व्ही गुणोत्तर सुधारण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत तर जर तुम्ही आता या पी व्ही रेशोकडे पाहिले तर आपल्याकडे पी व्ही रेशो आहे जे X या उत्पादनासाठी सर्वात कमी आहे जे 49 4 टक्के आहे आपल्याकडे Y या उत्पादनासाठी सर्वात उच्च पी व्ही रेशो आहे जे 55 9 टक्के इतके आहे आणि आपल्याकडे Z या उत्पादनासाठी 51 3 टक्के पी व्ही रेशो आहे बरोबर आता आपण म्हणत होतो की उत्पादन Y कमी फायदेशीर आहे आणि ते एकतर सोडले पाहिजे किंवा त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जाऊ नयेत परंतु आता आपण हे विश्लेषण केल्यावर आपल्या लक्षात आले आहे की उत्पादन Y च्या बाबतीत पी व्ही रेशो सर्वाधिक आहे तर हे असे दर्शविते की या उत्पादनांचे प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो खूप छान आहे आणि आपण ज्या क्षणी उत्पादनाचे स्तर व Y या उत्पादनाची विक्री वाढवतो नक्कीच नफा वाढणार आहे म्हणून उत्पादन Y साठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज नाही परंतु Y या उत्पादनाची विक्री सुधारण्यासाठी किंवा प्रोत्साहित करण्यासाठी व Y या उत्पादनची कार्यक्षमता बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत कारण त्यात सर्वाधिक नफा कमावण्याची क्षमता आहे त्यात कंपनीत सर्वाधिक नफा कमावण्याची क्षमता आहे आणि या तीन उत्पादनांपैकी मला वाटते की जर आपण Y ला मजबूत केले तर उत्पादन Y आपल्याला नफ्यासाठी अधिकतम योगदान देऊ शकते कारण Y उत्पादनाच्या बाबतीत प्रॉफिट टु व्हॉल्युम रेशो 55 9 टक्के आहे तर आपण येथे समजू शकता की दोन माहितीमधील फरक जी माहिती आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या विश्लेषण न करता उपलब्ध झालेली माहिती आहे आणि जर आपण विश्लेषण करून माहिती गोळा केली तर आपल्याला या विश्लेषणानंतर अगोदरील माहिती पेक्षा वेगळीच माहिती भेटेल तर आपल्याला येथे कोणती माहिती दिली आहे हे समजून घ्यावे लागेल आपल्याकडे मार्जिनल कॉस्टिंगची कोणती वेगवेगळी तंत्रे उपलब्ध आहेत या उत्पादनांचे किंवा विभागांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी आपण कोणती तंत्रे वापरु शकतो आणि मग शेवटी अगदी तार्किक निष्कर्षावर किंवा निर्णयावर कसे पोहोचायचे बरोबर तर हे या तीन उत्पादनांसाठी नफ्याचे तुलनात्मक विवरणपत्र आहे आपल्याला आढळले आहे की Y उत्पादनाचे प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो सर्वाधिक आहे म्हणून व्यवस्थापन चुकीच्या मार्गावर आहे आणि Y उत्पादनाच्या कामगिरीला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत बरोबर आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया आणि या वर्गात आपण आणखी एक प्रश्न सोडवुया परदेशी खरेदी दाराकडून ऑर्डर स्वीकारण्या किंवा नाकारण्या बाबत अल्फा लिमिटेड द्वारा उत्पादित उत्पादनाचे खर्च पत्रक खालीलप्रमाणे दिले आहे हे या उत्पादनाचे खर्च पत्रक आहे जे आपल्याला देण्यात आले आहे आपल्याला येथे कच्चा माल आणि श्रम खर्चा संबंधित माहिती दिली आहे कच्चा माल 5 रुपये प्रती युनिट आहे व श्रम खर्च म्हणजेच डायरेक्ट लेबर कॉस्ट 3 रुपये प्रती युनिट आहे फिक्स्ड ओव्हरहेड्स 0 50 रुपये आहे व्हेरिएबल ओव्हरहेड्स 0 एकूण ओव्हरहेड्स प्रती युनिट 1 रुपया आहे शासकीय खर्च जे सामान्यत निश्चित खर्च असतात ते 0 75 आहे आपल्याला दिलेले विक्री आणि वितरण ओव्हरहेड हे अंशतः निश्चित आहेत आणि अंशतः ते व्हेरिएबल आहेत फिक्स्ड ओव्हरहेड्स 0 25 आहे व्हेरिएबल 0 50 आहे त्यामुळे एकूण विक्री आणि वितरण ओव्हरहेड 0 75 होते जर तुम्ही या उत्पादनाचा एकूण खर्च बघितला तर तो 10 50 आहे आणि प्रती युनिट विक्री किंमत 12 रुपये आहे आता आपल्याला दिलेली अधिक माहिती अशी आहे की वरील आकडेवारी 50000 युनिटसाठी आहेत कंपनीची 65000 युनिट्स बनविण्याची क्षमता आहे कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त निश्चित खर्चा शिवाय परदेशी ग्राहकांची 15000 युनिट्स खरेदी करण्याची इच्छा आहे परदेशी ग्राहकांची 15000 युनिट्स 10 रुपये प्रति युनिट या किंमतीला विकत घ्यायची इच्छा आहे ऑर्डर स्वीकारले पाहिजे की नाही याबद्दल निर्मात्यांना सल्ला द्या म्हणजे आपण 50000 युनिट्स तयार करत आहोत आपण कोणतेही निश्चित खर्च न जोडता 65000 युनिट्स निर्माण करू शकतो त्यामुळे आपण अतिरिक्त 15000 युनिट्स तयार करू शकतो आणि तेवढ्याच युनिटसाठी परदेशी ग्राहकांची अशी इच्छा आहे की हे अतिरिक्त 15000 युनिट्स खरेदी करावेत स्थानिक बाजारात नियमित उत्पादन आणि विक्री नाही आपल्याला कधी तरी परदेशी ऑर्डर येते आणि आपली क्षमता देखील जास्त आहे कारण स्थानिक बाजारात आपण केवळ 50000 युनिट्स संपत आहेत तर आपली ही क्षमता देखील आहे ही ऑर्डर कधी तरी येते तर आता स्थानिक व्यापाऱ्याला तुम्ही काय सल्ला देताल तर येथे आपल्याला दोन गोष्टींचा सल्ला द्यावा लागेल ऑर्डर स्वीकारावी की नाही याविषयी निर्मात्याना सल्ला द्या परदेशी खरेदीदाराची ऑर्डर आहे व ती किती रक्कम आहे ते एकदा सर्वांसाठी 15000 युनिटसाठी 10 रुपये प्रति युनिटला खरेदी करण्यासाठी तयार आहेत आणि दुसऱ्या गोष्टीचा सल्ला म्हणजे जर स्थानिक व्यापाऱ्यांकडून ऑर्डर आली तर आपला सल्ला काय असेल बरोबर म्हणून आपण या विश्लेषणाबद्दल बोलल्यास आपण सहजपणे या माहितीवरून विश्लेषण करू शकतो आणि या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे आपण काही तार्किक किंवा उपयुक्त निष्कर्ष काढू शकतो तर आता आपल्याला काय करावे लागेल की अतिरिक्त 15000 युनिट्ससाठी मार्जिनल कॉस्टिंगची गणना करावी लागेल तर आता मी येथे सांगेन की आपण जेव्हा कोणत्याही उत्पादनाच्या खर्चाची गणना करतो आपल्याकडे दोन प्रकारचे खर्च आहेत चल खर्च मार्जिनल खर्च आणि निश्चित खर्च बरोबर या प्रकरणात हे स्पष्टपणे दिले गेले आहे की प्लांटची क्षमता 65000 युनिट्स आहे आणि यापुढे कोणत्याही अतिरिक्त निश्चित खर्चाची आवश्यकता नाही आपण 15000 युनिट्सची अतिरिक्त क्षमता वापरा किंवा न वापरा ते फुकट आहे परंतु जर आपण त्याचा वापर केला तर त्यात नफ्यामध्ये आणखी भर पडेल कारण 50000 युनिटच्या योगदानावरून निश्चित खर्च प्राप्त झाला आहे त्याची काहीही गरज नाही म्हणजेच योगदान पुरेसे आहे कारण 50000 युनिट्सचे उत्पादन व विक्री करून आपल्याला निश्चित खर्च प्राप्त होते परंतु जर आपण परदेशी खरेदीदाराची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 15000 युनिट्सचे उत्पादन केले तर आपल्याला मार्जिनल कॉस्टचा खर्च लावावा लागेल तर या प्रकरणात आपण 15000 युनिटसाठी मार्जिनल कॉस्टिंगची गणना करूया तर 15000 युनिट्ससाठी जर आपण मार्जिनल कॉस्टिंगची गणना केली तर आपण त्याचे मूल्यांकन करणार आहोत म्हणून आपल्याला पुन्हा एक स्टेटमेंट तयार करावे लागेल जिथे आपल्याकडे तीन गोष्टी असू शकतात एक म्हणजे तपशील नंतर आपण प्रति युनिट खर्च करू शकता 15000 युनिटसाठी प्रति युनिट खर्च 15000 युनिटसाठी प्रति युनिट खर्च 15000 युनिटसाठी प्रति युनिट खर्च बरोबर तर आपण येथे तपशील प्रत्यक्ष कच्चा माल लिहीत आहोत जर तुम्ही आपल्याला दिलेला प्रत्यक्ष कच्या मालाचा खर्च घेतला तर प्रत्यक्ष कच्या मालाचा खर्च किती आहे हे 5 रुपये आहेत आणि थेट कामगार 3 रुपये आहेत म्हणून प्रती युनिट खर्च 5 रुपये आहे तर 15000 युनिटसाठी किती खर्च येईल तर ते 75000 रुपये आहे त्याचप्रमाणे आपण प्रत्यक्ष वेतन घेतो आणि जर आपण प्रत्यक्ष वेतन घेतले तर ते किती असेल तर ते 3 रुपये प्रती युनिट आहे आणि 15000 युनिटसाठी ही रक्कम 45000 आहे हे प्रत्यक्ष वेतन आहे आणि मला असे वाटते की येथे ओव्हरहेड खर्च दिलेली नाही ठीक आहे आपल्याला ओव्हरहेड खर्च देखील घ्यावी लागेल ओव्हरहेड खर्च आपल्याला दिलेले आहेत ते म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्स हे फिक्स्ड आणि व्हेरिएबल स्वरूपात आहे तर आपण हे लक्षात घेतले पाहिजे जर आपण हे व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड घेत असाल तर तर व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड किती आहे आपल्याला या रकमेची गणना करावी लागेल आणि ही रक्कम आपणास प्रती युनिट 0 50 एवढी दिलेली आहे आणि या रकमेसाठी आपल्याला किती रक्कम दिलेली आहे ही रक्कम आपल्याला 7500 देण्यात आली आहे यानंतर आपण व्हेरिएबल ओव्हरहेड आणि विक्री व वितरण खर्च बघूया तर आपल्याला या ओव्हरहेडची बेरीज करावी लागेल येथे व्हेरिएबल विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स आहेत म्हणून आपण पुन्हा जर व्हेरिएबल विक्री आणि वितरण ओव्हरहेड घेतले तर ते 0 50 असेल व परत ती रक्कम 7500 रुपये होईल आता आपल्याला मार्जिनल कॉस्टिंगची गणना करावी लागेल ही मार्जिनल कॉस्टिंगची बेरीज आहे मग मार्जिनल कॉस्टिंग किती आहे जर आपण या माहितीच्या आधारे मार्जिनल कॉस्टची गणना केली तर हे मार्जिनल कॉस्ट किती आहे तर हे 9 रुपये आहे जर आपण यांची बेरीज केली तर ती 9 रुपये येते आणि या एकूण 15000 युनिटसाठी ही रक्कम 135000 रुपये येते म्हणून 15000 युनिटच्या अतिरिक्त उत्पादनासाठी 135000 रुपये मार्जिनल कॉस्ट आहे आता आपण विक्री खर्चा बद्दल बोलू विक्री खर्च किती आहे स्थानिक बाजारात विक्रीची सामान्य किंमत 12 रुपये आहे परंतु परदेशी खरेदीदार जर ते मागत असतील तर त्याची किंमत किती असेल तर त्याची किंमत प्रती युनिट 10 रुपये असेल तर त्याची किंमत 10 रुपये प्रती युनिट असेल आणि जर रकमेबद्दल बोलायचं झाल तर ही रक्कम किती असेल तर ही 150000 असेल तर या प्रकरणात विक्री किंमत 10 रुपये असेल व एकूण विक्री मूल्य 150000 रुपये असेल तर योगदानाची रक्कम किती असेल योगदानाची एकूण रक्कम किती आहे ती 1 रूपया आहे आणि येथे आपण ते किती घेत आहोत 15000 रुपये म्हणून हे 1 रूपया व हे 15000 रुपये आहे तर ही योगदानाची रक्कम आहे तर आता मार्जिनल कॉस्ट 9 रुपये आहे परदेशी खरेदीदाराने दिलेली विक्री किंमत 10 रुपये आहे आणि आपले 1 रुपयांचे योगदान आहे आणि जेव्हा आपण या 15000 युनिट्सच्या अतिरिक्त उत्पादनासाठी निश्चित खर्चाबद्दल बोलता तेव्हा ही रक्कम 0 आहे किंवा आपण त्यास शून्य म्हणू शकता कारण प्लांटची क्षमता आधीपासूनच काहीच नाही कारण येथे निश्चित खर्च नाही तर कारण प्लांटची क्षमता आधीच इतकी आहे की अतिरिक्त 15000 युनिट्स सहजपणे तयार करता येतील बरोबर आता या प्रकरणात आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे आणि काय निर्णय घ्यावा लागेल या माहितीकडे पाहूया किंवा या माहितीची मदत घेऊन आपण काय करू शकतो हे बघूया जर आपण परदेशी खरेदीदाराची 15000 युनिट्सची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी उत्पादन केले तर आपले एकूण अतिरिक्त मार्जिनल कॉस्ट किती असेल तर ते प्रति युनिट 9 रुपये असतील आणि सध्या तो किती किंमत देऊ इच्छित आहे तर तो 10 रुपये प्रति युनिट देऊ इच्छित आहे म्हणून सध्या आपण 1 रुपया योगदान कमविण्याची शक्यता आहे आणि आपण निश्चित खर्च आधीच वसूल केल्याने निश्चित खर्च येथे 0 आहे तर परदेशी खरेदीदारास ही 15000 युनिट्स विकून आपण जे काही अतिरिक्त योगदान कमविले असले तरीही आपण तेवढ्याच प्रमाणात नफा वाढवित आहोत तर याचा अर्थ असा आहे की या 15000 युनिट्समधून आपण 1 रुपया कमवत आहोत म्हणजे आपण 15000 रुपयांचे योगदान कमवत आहोत आणि हे निश्चित मूल्य 0 असल्यामुळे 15000 चे योगदान आहे व हे फर्मच्या नफ्यात जोडले जात आहेत तर मग आपण काय केले पाहिजे आपण ऑर्डर स्वीकारली पाहिजे की आपण ऑर्डर स्वीकारू नये तर येथे अशी समस्या उद्भवली आहे की स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला आधीच सामान्य विक्री किंमत भेटत आहे जी 12 रुपये प्रती युनिट आहे आणि आपण आता हे उत्पादन कधीतरी येणाऱ्या ग्राहकाला विकावे का कारण परदेशी खरेदीदार हा नियमित ग्राहक नाही आपले नियमित ग्राहक स्थानिक बाजारपेठेत आहेत म्हणून कधी तरी एकदा परदेशी खरेदीदाला सेवा दिली म्हणजेच ज्या उत्पादनाची आपण अगोदरच स्थानिक बाजारात विक्री करत आहोत जर आपण ते उत्पादन 12 रूपयांच्या तुलनेत 10 रुपयाला विकले तर त्याचा काय परिणाम होईल तर स्थानिक बाजारपेठेतील लोक असे विचार करतील की आपण त्यांची फसवणूक केली आहे ते आपणास म्हणू शकतील की त्यांनी मागील काही वर्षापासून 50000 युनिट्स प्रती युनिट 12 रुपयांप्रमाणे आपल्याकडून उत्पादन विकत घेतले आहे आणि आपण दुसऱ्या ग्राहकाला ते प्रती युनिट 10 रुपयाला विकत आहोत जो आपला नियमित ग्राहक नाही व कधीतरी आपल्याकडून उत्पादन खरेदी करत आहे मग असा भेदभाव आपण का करत आहोत तर हा परदेशी ऑर्डर आपण स्वीकारला पाहिजे की नाही हा प्रश्न आहे मी म्हणेन की होय आपण ही परदेशी ऑर्डर स्वीकारला पाहिजे कारण तो आपल्याला 15000 रुपयांचा अतिरिक्त नफा देत आहे हा परदेशी खरेदीदाराचा ऑर्डर असल्याने एखाद्या खरेदीदाराची बातमी स्थानिक बाजारात पसरत नाही एखाद्या खरेदीदाराने एखाद्या वेळेस 15000 युनिट्स प्रती युनिट 10 रुपयाला खरेदी केले जे उत्पादन स्थानिक खरेदीदाराला प्रती युनिट 12 रुपयाला उपलब्ध होते तो परदेशी खरेदीदार असल्याने आपण उत्पादनाचे निर्माण करत आहोत व थेट खरेदीदारालाच माल पाठवत आहोत मग आपण परदेशी खरेदीदाराला कोणत्या किंमतीला उत्पादन विकले याची स्थानिक बाजारात कोणतीही बातमी पसरणार नाही तर याचा अर्थ असा आहे की कोणत्याही निश्चित खर्चाशिवाय अतिरिक्त शुल्क न आकारता हे शक्य आहे आणि अतिरिक्त उत्पादनांमधून चल खर्च वसूल करणे शक्य आहे कारण आपण अतिरिक्त 15000 युनिट्स तयार केल्यास केवळ चल खर्च होईल आणि मार्जिनल कॉस्ट 9 रुपये असेल व तो हे उत्पादन 10 रुपयांना विकत आहे व आपल्याकडे 1 रुपयांच्या योगदानाने राहिला आहे आणि हा योगदान आपल्या नफ्यात भर घालत आहे जोपर्यंत या ऑर्डरचा संबंध आहे तर तो परदेशी खरेदीदाराकडून आहे त्यामुळे आपल्या स्थानिक बाजारावर त्याचा परिणाम होणार नाही म्हणून जर ऑर्डर परदेशी खरेदीदाराकडून भेटली असेल आणि निश्चित खर्च आधीच वसूल झाला असेल व प्लांटच्या सध्याच्या क्षमतेत अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता असेल व आपल्या नफ्यामध्ये जर आपण वाढ करू शकत असू तर आपण हे ऑर्डर स्वीकारले पाहिजे कारण ही ऑर्डर एकदाच मिळाली आहे व हा परदेशी खरेदीदार असल्याने स्थानिक बाजारात कोणतीही बातमी पसरणार नाही त्यामुळे उत्पादन करून विक्री केली तर कोणतेही नुकसान होणार नाही काय परिणाम होईल जर आपण स्थानिक बाजारपेठेला कळवले आपणास कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाबतीत कोणत्याही अटीवर ही गोष्ट स्वीकारू शकत नाही कारण हे आपल्या विद्यमान ग्राहकांचे नुकसान करेल किंवा विद्यमान बाजारात आपले नुकसान करेल कारण जर बाजारात ही बातमी पसरली की एखाद्या ग्राहकाला स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असणारे उत्पादन आपण एकदाच येणाऱ्या परदेशी खरेदीदारास 10 रुपयाला विकले आहे व इतर ग्राहकाला हेच 50000 युनिट्स आपण 12 रुपयांना विकले आहे तर आपण 50000 युनिट्सची मोठी बाजारपेठ गमावू शकतो तर तशी मोठी चूक तेथे होऊ नये परंतु ही ऑर्डर परदेशी खरेदीदाराची असल्याने तसे केले जाऊ शकते कारण स्थानिक बाजारात याविषयी कोणतीही बातमी पसरणार नाही आणि ही ऑर्डर एकदाच मिळाली आहे आणि आपल्याला प्लांटची अतिरिक्त क्षमता वापरण्याची आणि अतिरिक्त योगदान आणि अतिरिक्त नफा मिळविण्याची संधी आहे बरोबर तर अशा प्रकारे या प्रकारच्या संकल्पने संधर्भात आणि या प्रकारच्या प्रक्रियेत आपण येथे निर्णय घेऊ शकतो तर आपण मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना विक्री किंमत निश्चित करण्यास कशी वापरू शकतो किंवा असे खरेदीदार जे स्थानिक बाजारपेठेतील नाहीत व ते परदेशी खरेदीदार आहेत या संबंधी आपण अशा प्रकारे निर्णय घेऊ शकतोत मग आपण योगदानाची गणना करू शकतो आणि मग आपण त्या ऑर्डरच्या नफा संभाव्यतेची गणना करू शकतो आणि जर ती बातमी सकारात्मक असेल व त्याचे विश्लेषण सकारात्मक असेल तर मग आपण ती ऑर्डर का स्वीकारू नये बरोबर तर हा मार्जिनल कॉस्टिंगचा आणखी एक उपयोग आहे यांनतर आपण मार्जिनल कॉस्टिंगचे आणखी एक दोन उपयोग पाहूया इतर दोन प्रश्नामध्ये जर आपण इतर दोन प्रश्न पाहिले तर या प्रश्नांमध्ये आपल्याला काही समस्या आल्या आहेत तर आपण येथे उत्पादनाचे निर्माण करावे की ते बाजारातून खरेदी करावे या संधर्भात निर्णय घेऊ आणि पुढची गोष्ट म्हणजे आपण मर्यादित घटकां संदर्भी निर्णय घेऊ बरोबर तर उत्पादनाचे निर्माण करणे किंवा खरेदी करणे या संदर्भी निर्णय कसे घ्यावे मर्यादित घटक कोणते आहेत किंवा मार्जिनल कॉस्टिंग संधर्भात हे निर्णय कसे घ्यावे आपण पुढील वर्गात यावर चर्चा करणार आहोत धन्यवाद